ड्रेन फीडबॅक असलेल्या कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर मध्ये C1 आणि C2 च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना आपण इनपुट आणि आउटपुट रेजिस्टन्सची संकल्पना सादर केली आता आपण मूळ कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर कडे जाऊया पहिल्यांदा आपण गेट सोर्स ला बायस करण्यासाठी रेजिस्टिव्ह डिव्हायडर आणि ड्रेन ला बायस करण्यासाठी फीडबॅक रेझिस्टर RD डिझाइन केले आहे तर हे ऑपरेटिंग पॉईंट सेट करते आणि आपण येथे C1 मार्फत इनपुट अप्लाय करतो आणि C2 मार्फत आउटपुट घेतो आणि अर्थातच हा VDD आहे म्हणजे या पॉईंट आणि ग्राउंड दरम्यान VDD व्हॅल्यूचा सप्लाय व्होल्टेज सोर्स आहे तसेच त्यासाठी देखील पुन्हा इनपुट आणि आउटपुट रेजिस्टन्स निश्चित करू इनपुट रेजिस्टन्स त्या दोन टर्मिनल्सच्या दरम्यान आहे ज्यात तुम्ही इनपुट कनेक्ट करता आउटपुट रेझिस्टन्स त्या दोन टर्मिनल्स दरम्यान आहे ज्या च्या एक्रॉस तुम्ही लोड कनेक्ट केले आहे तर हे Rout आहे हे Rin आहे अर्थात येथे हे केवळ एका टर्मिनला छेदत आहे जेव्हा ते असे असते तेव्हा असे गृहित धरले जाते की इतर टर्मिनल ग्राउंडेड आहे त्याचप्रमाणे येथे हे ग्राउंड आणि टर्मिनल दरम्यान आहे आणि नेहमीप्रमाणे आपण असे समजू शकतो की सिग्नल फ्रिक्वेन्सी विशिष्ट व्हॅल्यू पेक्षा जास्त आहे आणि C1 आणि C2 त्या फ्रिक्वेन्सी साठी शॉर्ट सर्किट आहेत म्हणून मी जर त्याचे स्मॉल सिग्नल इक्विवलन्ट लिहिले हे तुम्ही स्वतः करू शकता आणि आतापर्यंत तुम्ही याबरोबर परिचित असले पाहिजे आपल्याकडे ट्रान्झिस्टर च्या गेट आणि ग्राउंडच्या दरम्यान R1 R2 असले पाहिजे हे gmVGS आहे इथे VGS गेट सोर्स व्होल्टेज आहे आणि आपल्याकडे RD आहे आणि आपल्याकडे RL आहे आणि इनपुट येथे कनेक्ट केलेले आहे आता इनपुट रेजिस्टन्ससाठी आपण काय करतो की सोर्स काढून टाकतो लक्षात ठेवा Rs सोर्स चा एक भाग आहे आपण तो देखील काढून टाकतो आणि ह्या पॉईंट आणि ग्राउंड दरम्यान पाहतो म्हणूनच तत्वतः आपण Vtest अप्लाय करतो Itest ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो आणि इनपुट रेजिस्टन्स म्हणजेVtestItestअसेल आता या विशिष्ट बाबतीत आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो आणि ते म्हणजे R1 ।। R2आहे हे मिळवणे अतिशय सोपे आहे खरं तर ही अशी परिस्थिती आहे जिथे लोड रेजिस्टन्स इनपुट रेजिस्टन्स वर काहीच परिणाम करत नाही सामान्यत हे असे नसते जेव्हा तुमच्या जवळ ड्रेन फीडबॅक असतो आणि हे वापरूनच कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर तयार केला गेला होता त्यावेळी इनपुट रेजिस्टन्सवर RL चा परिणाम होता हे पाहिले आहे परंतु आता तसे नाही त्यामुळे इनपुट रेजिस्टन्स फक्त R1 ।। R2 असे आहे आणि पूर्वीप्रमाणेच जर तुम्ही C1 च्या अडचणींचे मूल्यमापन केले तर काय होते की या बाजूला Rs आहे आणि या बाजूला तुमच्याजवळ सर्किट चा Rin असेल आणि C1 ≫1 0Rs Rin ही एक मर्यादा आहे आता आऊटपुट रेजिस्टन्सवर पोचल्यावर जेथे हे लोड जोडले आहे त्या पॉईंटसच्या दरम्यान आपण ते मोजू आपण Vtest अप्लाय करू आणि Itest मोजुया आणि सोर्स Vs झिरोवर सेट होईल याचा अर्थ तो शॉर्टसर्किट ने बदलला जाईल हे कॅलक्युलेशन देखील अगदी सोपे आहे कारण तुम्ही बघू शकता की हे येथे झिरो आहे VGS स्वतः शून्य आहे कारण हे व्होल्टेज VGS या तीन रेजिस्टन्स च्या पॅरेलल कॉम्बिनेशन च्या अक्रॉस आहे आणि जर कोणतेही VGS नॉन झिरो असेल तर या करंट ला फ्लो होण्यासाठी कोणताही मार्ग राहणार नाही इथे गेट एक ओपन सर्किट आहे तर VGS झिरो होईल याचा अर्थ असा की हा करंट सोर्स gmVGS सुद्धा झिरो आहे म्हणजे तो ओपन सर्किट होतो तर तुम्ही हा Itest कॅल्क्युलेट करू शकता आणि VtestItest हा रेशो घेऊ परंतु हे अगदी सोपे आहे तुम्हाला लगेच असे दिसेल की हे मागे असलेले रेजिस्टन्स म्हणजे RD आहे Rout आणि RD हे समान आहेत फिक्स VGS बायस असलेल्या कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर साठी हे अगदी सोपे आहे आता सामान्यत यासारख्या एम्पलीफायर साठी इनपुट VGS शक्य तितके जास्त असावे अशी तुमची इच्छा आहे त्यानंतर काय होते की सोर्स रेजिस्टन्स Rs आणि इनपुट रेजिस्टन्स दरम्यान व्होल्टेज विभाजन होत नाही आणि ड्रेन फीडबॅक असलेल्या कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर च्या बाबतीत कपॅसिटर C2ची मर्यादा C2 ≫1 0Rout RL होईल कारण जर तुम्ही C2 कडे बघितले तर या बाजूस तुमच्याकडे RL आहे आणि त्या इथे जर मागे पाहिले तर तुमच्याकडे Rout सारखे काहीतरी असेल आणि आपण इनपुट आणि आउटपुट रेजिस्टन्सेसच्या संकल्पना परिभाषित करण्यापूर्वी आपल्या आधीच्या मूल्यांकन केलेल्या अटींशी हे सुसंगत आहे इनपुट आणि आउटपुट रेजिस्टेन्सेस ह्या अशा क्वान्टिटी ज्या आपण प्रत्येक सर्किटसाठी कॅलक्युलेट करतो कारण ते आपल्या स्वारस्याचे मापदंड असतात आता हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की इनपुट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करताना तुमच्याजवळ योग्य लोड रेजिस्टन्स असला पाहिजे इनपुट रेजिस्टन्स हा लोड रेजिस्टन्स वर अवलंबून असतो त्याचप्रमाणे आउटपुट रेजिस्टन्स मोजताना सोर्स रेजिस्टन्स योग्य जागी असणे आवश्यक आहे आउटपुट रेजिस्टन्स सोर्स रेजिस्टन्स वर अवलंबून नाही